प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँडच्या बाँड वैशिष्ट्यांच्या लॅब सत्रासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मी प्रभा मोहनदॉस आहे IIT मद्रास येथे प्रीटेन्शन कॉंक्रिट सिस्टीमच्या बाँड परफॉर्मन्स बिल्डिंग टेक्नॉलॉजी आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट या क्षेत्रात काम करते आजकाल आपण पुलांमध्ये गर्डरच्या स्वरूपात उंच इमारतींमध्ये स्लॅब आणि रेल्वे स्लीपर इत्यादींच्या स्वरूपात प्रीटेन्शन काँक्रीट घटकांचा वापर करतो दोन सामग्रीचा समावेश असलेल्या कोणत्याही प्रणालीसाठी त्याची खात्री करण्यासाठी त्याच्या बॉण्ड वर्तनाचे मूल्यांकन करणे आणि संरचनात्मक भाग समजून घेणे महत्वाचे आहे ही टेस्ट पद्धत मानक ASTM A1081 वर आधारित आहे ज्यामध्ये प्रीटेन्शन कॉंक्रिट सिस्टीममध्ये थोडासा बदल आवश्यक आहे कारण ASTM A1081 सिमेंट ग्रॉउटमध्ये ताण नसलेल्या स्ट्रँडचा वापर सुचवते सामान्यत पोस्ट टेंशनिंग परिस्थितीसाठी जे 450 मिमी लांब दंडगोलाकार 125 मिमी व्यासाचा नमुना वापरण्याची सूचना देते प्रीटेन्शन कॉंक्रिट सिस्टीमच्या बाबतीत तुम्हाला स्ट्रँडमधून कॉंक्रिटमध्ये ताण हस्तांतरित करणे आवश्यक आहे स्ट्रँडमधून कॉंक्रिटमध्ये ताण हस्तांतरित करण्यासाठी तुम्हाला दोन्ही टोकांपासून ट्रान्समिशन लांबी असणे आवश्यक आहे त्यामुळे कॉंक्रिटच्या विशिष्ट मजबुतीसाठी आणि लागू केलेल्या ताणासाठी तुम्हाला आवश्यक ट्रान्समिशन लांबी निश्चित करणे आवश्यक आहे आणि त्यावर अवलंबून तुम्हाला नमुन्याची एम्बेडमेंट लांबी निवडणे आवश्यक आहे म्हणून वापरलेल्या या विशिष्ट ग्रेडच्या कॉंक्रिटसाठी ट्रान्समिशन लांबीचा विचार करून येथे आपण M50 ग्रेडचा वापर केला आहे जो सामान्यतः भारतात स्लीपर रेल्वे स्लीपरसाठी वापरला जातो आणि म्हणून आपण या विशिष्ट श्रेणीसाठी आणि लागू केलेल्या ताणासाठी 1 मीटर लांब नमुना निवडला आहे आता या टेस्ट पद्धतीचे महत्त्व आणि उपयोग पाहू आपण प्री टेन्शन कॉंक्रिट सिस्टीम आणि पोस्ट टेन्शन कॉंक्रिट सिस्टीम या दोन्हीमध्ये प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँड वापरतो त्यामुळे विशेषतः प्रीटेन्शन कॉंक्रिट सिस्टीममध्ये बॉंडची भूमिका मोठी असते आपण अपेक्षा करतो की हा ताण स्ट्रँडमधून कॉंक्रिटमध्ये बॉन्डद्वारे हस्तांतरित केला जाईल या उद्योगापासून उत्पादन प्रक्रिया आणि हाताळणी उत्पादन उद्योग साइटपर्यंत स्ट्रँडचा पृष्ठभाग बदलला जाऊ शकतो ज्यामुळे बाँडवर देखील प्रभाव पडेल मी या कारणांमुळे नमूद केल्याप्रमाणे आजूबाजूच्या काँक्रीटशी जोडण्यासाठी स्ट्रँड चांगल्या स्थितीत आहे याची खात्री करणे आवश्यक आहे तर आपण या पद्धतीच्या वापराचे महत्त्व स्पष्ट करू म्हणून प्रीटेन्शन कॉंक्रिट ऍप्लिकेशन्समध्ये तसेच पोस्ट टेन्शन कॉंक्रिट ऍप्लिकेशन्समध्ये प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँड्सचा वापर करतो विशेषत प्रीटेन्शन कॉंक्रिट सिस्टममध्ये स्ट्रँडने हा ताण बॉन्डद्वारे आसपासच्या काँक्रीटमध्ये हस्तांतरित करणे अपेक्षित आहे तथापि स्ट्रँडच्या बाँड क्षमतेवर उत्पादन प्रक्रिया त्यानंतरच्या हाताळणी आणि स्टोरेज परिस्थितींमध्ये प्रभाव पडू शकतो त्यामुळे स्ट्रँड आणि कॉंक्रिटमधील बॉण्डचे स्ट्रक्चरल कार्यप्रदर्शन सुनिश्चित करण्यासाठी पात्रता टेस्ट म्हणून मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे तर हे सर्व या टेस्टबद्दल आहे तर मी या टेस्टसाठी नमुन्याची तयारी स्पष्ट करतो प्राप्त स्थितीनुसार आपण स्ट्रँडचे नमुने घेतले आहेत आणि या स्ट्रँड आणि कॉंक्रिटमधील संपर्क टाळण्यासाठी आपण थेट टोकाला 50 मिमी लांबीचा पीव्हीसी पाईप बाँड ब्रेकर म्हणून ठेवला आहे ज्यामुळे आपल्याला पुल आउट टेस्ट दरम्यान ताण एकाग्रता कमी करण्यास मदत होईल नंतर आवश्यक प्रारंभिक प्री स्ट्रेससह हायड्रॉलिक जॅकचा वापर करून स्ट्रँडवर ताण लागू केला जाईल सामान्यत तो स्ट्रँडच्या अंतिम टेन्साईल शक्तीच्या 70 ते 80 टक्के असेल एकदा स्ट्रँडवर ताण आला की तुम्ही तयार कॉंक्रिट मोल्डवर ओता त्यानंतर 24 तासांनंतर नमुना डी मोल्ड केला जातो आणि त्याच्या डिझाइनची ताकद वाढू देते एकदा काँक्रीटने हस्तांतरित ताण घेण्यास पुरेशी ताकद प्राप्त केली की स्ट्रँडपासून कॉंक्रिटपर्यंतचा ताण हस्तांतरित केला जाईल सामान्यत जेव्हा कॉंक्रिटने 60 लक्ष्य गाठले तेव्हा ताण हस्तांतरित केला जाईल एकदा ताण हस्तांतरित केल्यानंतर नमुना शेवटी कापला जाईल आणि 28 दिवस बरा होण्यास परवानगी दिली जाईल त्यानंतर तुम्ही बाँड टेस्टसाठी नमुना घ्याल

या टेस्टसाठी आपल्याकडे असलेला बाँड टेस्ट सेटअप मी स्पष्ट करतो येथे आपल्याकडे 1 5 मीटर लांब पुल आऊट फ्रेम आहे विशेषत IIT मद्रास येथे काँक्रीटमध्ये प्रीटेन्शन स्ट्रँडच्या बाँड टेस्टसाठी डिझाइन केलेली आणि तयार केलेली आहे आपण ही पुल आउट फ्रेम एमटीएस युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनवर बसवली आहे म्हणून आपण पुल आउट फ्रेमचा वरचा भाग वरच्या क्रॉस हेडवर पकडला आहे आणि तो येथे हँगिंग रॉड वापरून पकडला आहे आणि हँगिंग रॉडच्या शेवटी आपण दिलेला आहे फिरवलेल्या प्रकारची व्यवस्था जी फ्रेमला सोडण्यासाठी टॉर्शन असल्यास टेस्ट दरम्यान फिरण्यास सक्षम करेल मग आपण पुल आउट नमुना येथे माउंट करू तर आता आपण हा नमुना फ्रेमवर ठेवणार आहोत आपल्याकडे या टोकाला 350 मिमीचा उघडा स्ट्रँड आणि दुसऱ्या टोकाला 150 मिमीचा खुला स्ट्रँड आहे तर हे टोक तळाशी ठेवले जाईल आणि ते पकडले जाईल आणि ते वरच्या भागावर असेल जे मोकळे ठेवले जाईल आणि आपल्याकडे दोन एलव्हीडीटी आहेत एक स्ट्रँडच्या तळाशी किंवा लाइव्ह एंड दुसरा फ्री एंडला काँक्रिटच्या संदर्भात स्ट्रँडची स्लिप मोजण्यासाठी वरच्या बाजूला असलेल्या स्ट्रँडचे आणि हे LVDTs LVDT धारक वापरून निश्चित केले जातील आता आपण पुल आउट टेस्ट नमुना फ्रेमवर निश्चित केला आहे आणि लोड केलेल्या टोकाला एक LVDT ठेवला आहे त्याला लाइव्ह एंड म्हणतात जेथे लोड लागू केला जाईल आणि दुसरा LVDT वरच्या भागावर फ्री एंड आणि प्लास्टर ऑफ पॅरिस वापरून नमुने पांढरे केले जातात पुल आउट टेस्ट दरम्यान विकसित होणारी कोणतीही क्रॅक शोषून घेण्यासाठी आता आपण टेस्टकडे जाऊया म्हणून आपण एलव्हीडीटी दोन एलव्हीडीटी आणि टेस्टिंग मशीनचा लोड सेल टेस्टिंग मशीनचा एक्ट्युएटर बाह्य डेटा लॉगर सिस्टमशी कनेक्ट केला आहे जिथे टेस्ट दरम्यान डेटा रेकॉर्ड केला जाईल त्यामुळे एकदा ते सेटअप पूर्ण झाल्यावर आपल्याकडे प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँड्ससाठी पुल आउट टेस्ट करण्या साठी एक कस्टमाईज्ड टेस्ट प्रोग्रॅम आहे त्यामुळे टेस्ट कार्यक्रमाची ही प्रक्रिया आहे आणि टेस्ट सुरू करण्यापूर्वी LVDTs चे स्थान शून्यावर असल्याची खात्री करा जर नसेल तर ऑफसेट शुन्यावर करा तर हा प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँड्ससाठी पुल आउट टेस्टसाठी कस्टमाईज्ड टेस्ट प्रोग्रॅम आहे म्हणून हा प्रोग्राम क्लोज लूप टेस्टवर आधारित आहे जेथे 2 5 मिमी प्रति मिनिट या दराने लोड लागू केला जाईल आता आपण टेस्ट सुरू केली आहे टेस्ट सुरू आहे त्यामुळे येथे तुम्ही लोड विरुद्ध डिस्प्लेसमेंट पाहू शकता आता पुल आउट टेस्ट संपली आहे आपण तळाशी स्ट्रँड फुटल्याचे निरीक्षण केले आहे कारण जेव्हा आपण या 1 मीटर लांब पुल आऊट नमुन्याची टेस्ट करतो तेव्हा स्लिपवरील लोड प्रतिरोध देखील वाढेल त्यामुळे सभासदाला अधिक भार जाणवेल आणि तो त्याची अंतिम ताकद सुमारे 35 ते 40 kN पर्यंत पोहोचतो म्हणून एकदा तो त्याच्या अंतिम ताकदीपर्यंत पोहोचला की आपण अशा स्ट्रँड फुटण्याचे अपयश पाहतो तसेच ते अयशस्वी होण्यापूर्वी आपण जवळजवळ 8 ते 10 मिमी स्लिपचे निरीक्षण केले आहे तर आता हा भाग थेट टोक आहे जिथे आपण भार लागू केला आणि येथे तुम्ही स्ट्रँड फुटलेले पाहू शकता जेव्हा स्ट्रँड कमाल क्षमतेपर्यंत पोहोचला तेव्हा तो तुटलेला असतो आणि टेस्ट दरम्यान आपण या प्रदेशात काँक्रीट क्रशिंग किंवा शॉर्टिंगचे निरीक्षण केले आहे जेथे आपण भार लागू केला आणि येथे या प्रदेशात तुम्ही काही प्रमाणात काँक्रीट क्रशिंग आणि स्लिप पाहू शकता आणि तुम्ही पीव्हीसी पाईपच्या आत ठेवलेला बॉन्ड ब्रेकर देखील पाहू शकता आणि येथे आपण जवळजवळ 8 ते 10 मिमी स्लिपचे निरीक्षण केले आहे त्यामुळे तुम्हाला मार्कर रॉड दिसेल टेस्टसाठी नमुना ठेवण्यापूर्वी ठेवले आणि टेस्ट केल्यानंतर आपण जवळजवळ 8 ते 10 मिमी पाहू शकता पुल आउट टेस्टमुळे जवळजवळ 1 सेमी स्लिप झाली आहे या टेस्ट पद्धतीतून आपण काँक्रीटमधील प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँडसाठी लोड विरुद्ध स्लिप वर्तन प्राप्त करू याच्या आधारे आपण बॉण्ड स्ट्रेस स्लिप वर्तन निश्चित करू शकतो बॉण्ड स्ट्रेसची गणना कॉंक्रिटच्या आत असलेल्या स्ट्रँडच्या एम्बेडेड क्षेत्राद्वारे लोड विभाजित करून केली जाऊ शकते एएसटीएम 1081 द्वारे सुचविल्यानुसार सामान्यत बाँड स्ट्रेंथची गणना बॉण्ड स्ट्रेस म्हणून केली जाते जी सदस्याच्या फ्री एंडवर 2 5 मिमी स्लिपशी संबंधित असते तसेच संशोधनांमध्ये बॉन्ड स्ट्रेस व्हॅल्यू पीक वर वापरली जाते किंवा पीक बॉन्ड स्ट्रेस व्हॅल्यू प्रेस्ट्रेसिंग स्ट्रँडची बाँड ताकद म्हणून घेतली जाईल हे सर्व कॉंक्रिटमधील प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँडच्या बाँड वैशिष्ट्याबद्दल आहे या टेस्ट पद्धतीतून आपण कॉंक्रिटमध्ये प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँड्सची बॉण्ड ताकद निश्चित करण्यासाठी बॉन्ड स्ट्रेस स्लिप वर्तन कसे मिळवायचे ते शिकलो धन्यवाद